नमस्कार आणि एनपीटीईएल मालिकेच्या सीक्युर सिस्टीम इंजीनियरिंग या विषयाच्या इंटेल एस जी एक्स च्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण इंटेल एसजीएक्स देखील पाहिले होते आपण पाहिलेले की प्रोसेसरमधील या विशिष्ट वैशिष्ट्यासह काय सक्षम होते आपण पाहिलेले की प्रोसेसर्स प्रत्यक्षात मेमरी कशी मॅनेज करत होता एन्क्लेव्हसाठी मेमरी रीजन प्रत्यक्षात कसे अलोकेट करत होता एन्क्लेव्हमध्ये गोष्टी प्रत्यक्षात कशा स्टोअर केल्या गेल्या इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या व्हिडिओ लेक्चरच्या या भागात आपण सॉफ्टवेअरच्या दृष्टीकोनातून इंटेल एसजीएक्सकडे अधिक पाहू एप्लिकेशन्स इंटेल एसजीएक्सचे वैशिष्ट्य कसे वापरतील आणि आपण एन्क्लेव्ह कशा तयार करू ते पाहू या फिचर ना सपोर्ट करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन उपलब्ध आहेत तर पुष्कळ आहे आहेत ज्यांच्याविषयी आपण बोलत आहोत त्यापैकी बरेच काही या विशिष्ट " इनोव्हेटिव्ह इन्स्ट्रक्शन अँड सॉफ्टवेअर मॉडेल फॉर आयसॉलेटेड एक्झिक्युशन"पेपरमध्ये आहे हे एचएएसपी 2013 मध्ये प्रकाशित केले गेले आहे तसेच या व्हिडिओमध्ये असलेल्या काही आकडेवारी प्रत्यक्षात इंटेल कडून घेतल्या गेल्या आहेत तर एसजीएक्स समर्थित सिस्टमवर विशिष्ट एप्लीकेशन तयार करण्यासाठी आपल्याला एप्लीकेशनला दोन भागांमध्ये विभाजित करणे आवश्यक आहे एक ट्रस्टेड भाग आहे ज्यास तुम्हाला एन्क्लेव्हचा भाग करायचा आहे आणि अन्ट्रस्टेड भाग देखील आहे जेथे एप्लिकेशनचा उर्वरित भाग आहे तर ट्रस्टेड भाग म्हणजे क्रिप्टोग्राफीम्हणजे रिजन जिथे पासवर्ड स्टोअर असतील रीजन जिथे इंक्रीप्शन किंवा डिक्रीप्शन होते जिथे सीक्रेट किज स्टोअर केल्या जातात आणि इत्यादी उर्वरित भागात हे नेहमीचे ऍप्लिकेशन असू शकतात जसे की ग्राफिकल यूजर इंटरफेस इतर इंटरफेस आणि इत्यादी एक्सेस सारखे आता लक्षात घ्या की ट्रस्टझोन पूर्वी आपण पाहिलेले अन्ट्रस्टेड ऍप्लिकेशन आणि ट्रस्टेड ऍप्लिकेशन एकाच अड्रेस स्पेस वर आहेत खरं तर ट्रस्टेड भाग त्या विशिष्ट ऍप्लिकेशनच्या एका विशिष्ट रिजन मध्ये मॅप केलेला आहे म्हणून जेव्हा विशेषत ट्रस्टेड अॅपवर जाण्यासाठी कॉल लागतो तोपर्यंत एप्लीकेशनचा अन्ट्रस्टेड भाग सातत्याने एक्झिक्युट होत राहतो तर एन्क्लेव्हला कॉल करणे आवश्यक आहे म्हणूनच एप्लीकेशन्समध्ये एसजीएक्सचा प्रत्यक्षात समावेश करण्यासाठी ऍप्लिकेशनला प्रथम एन्क्लेव्ह तयार करणे आवश्यक असतेतर एप्लीकेशन टिपिकली अन्ट्रस्टेड मोडमध्ये रन होते आणि कधीतरी एन्क्लेव्हला कॉल करण्यापेक्षा एप्लीकेशनला ट्रस्टेड फंक्शन कॉल करण्याची गरज असते मग नॉनक्लेव्ह मोडमधून एन्क्लेव्ह मोडमध्ये स्विच करावे लागते नंतर स्टेप 3 जेथे एनक्लेव्ह फंक्शन एक्झिक्युट होते आणि सिक्युरिटी संबंधित सेन्सिटीव डेटा प्रोसेस केला जातो आणि शेवटी मोड एन्क्लेव्ह मोडमधून परत अन्ट्रस्टेड किंवा एन्क्लेव्ह मोडवर स्विच केला जातो आणि एप्लीकेशन्स एक्झिक्युट होतं राहते तर जेव्हा एप्लीकेशन एसजीएक्स इनएबल सोबत तयार केले जातात तेव्हा ह्या विविध स्टेपचा समावेश असतो आणि एप्लीकेशन्स मध्ये एनक्लेव्ह असतात प्रत्यक्षात एप्लिकेशनच्या विकासाच्या या स्वरूपाला सपोर्ट करण्यासाठी इंटेलच्या काही इन्स्ट्रक्शन आहेत म्हणून एन्क्लेव्ह इनव्होक ट्रस्टेड फंक्शन तयार करण्यासाठी इंटेल प्रोसेसरच्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये या या इन्स्ट्रक्शन ऍड केल्या गेल्या आहेत तर मग आपण प्रथम ही खास फंक्शन काय आहेत ते पाहू तर एसजीएक्ससाठी प्रथम या स्पेशल एक्सटेन्शनला 2 फॉर्म मध्ये विभागले गेले आहेत एक म्हणजे तुमच्याकडे प्रिविलेज इन्स्ट्रक्शनसचा सेट आहे आणि युजर लेवल इन्स्ट्रक्शन्स पण आहेत तर प्रिविलेज इन्स्ट्रक्शनस सुपर यूजर नेट वापरायला हव्यात जिथे आपणास पेजेस क्रियेट करणे एड करणे एक्सटेंड करणे एन्क्लेव्ह रिमूव करणे आणि एन्क्लेव्ह तयार करणे इत्यादी इन्स्ट्रक्शन्स आहेत तसेच पेजेस हटविणे पेजेस लोड करणे यासारख्या पेजेससंदर्भातील बाबी प्रिविलेज इन्स्ट्रक्शनसचा भाग म्हणून पूर्ण केल्या आहेत दुसरीकडे युजर लेवल इन्स्ट्रक्शन्स मुख्यत फक्त 2 किंवा 3 इन्स्ट्रक्शन्स आपल्याला एन्क्लेव्हमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतात आणि दुसरे एक आपल्याला एनक्लेव्ह सोडण्याची परवानगी देईल आणि तिसरे जे रेझ्युम म्हणून ओळखले जाते एप्लीकेशन ला यूजर मोड मध्ये इंटरप्ट किंवा एक्सएप्शन आल्यावर रेझ्युम करण्याची परवानगी देईल तर मग आपण या विविध इन्स्ट्रक्शन्स वर एक नजर टाकूया प्रथम म्हणजे एन्क्लेव्ह तयार करणे म्हणजे इक्रिएट इन्स्ट्रक्शन आणि आपण पाहिल्याप्रमाणे इथे इक्रिएट ही प्रिव्हिलेज इन्स्ट्रक्शन आहे म्हणून जेव्हा एप्लीकेशनला एन्क्लेव्ह तयार करायचे असते तेव्हा त्याला सिस्टीम कॉलला कॉल करावे लागते सिस्टीम कॉलमध्ये इक्रिएट इन्स्ट्रक्शन असते जी एन्क्लेव्ह तयार करण्यास सुरुवात करते तर जेव्हा इक्रियेट हे इनव्होक होते प्रोसेसर एसईसीएस स्ट्रक्चर पी आर एम मध्ये म्हणजे प्रोसेसर रिलेटेड मेमरी मध्ये तयार करतो आणि हे एसईसीएस स्ट्रक्चर मध्ये आपल्याला माहीत असल्या प्रमाणे एन्क्लेव्ह विषयी ग्लोबल इन्फॉर्मेशन असते एसजीएक्स बद्दल आता एक अनोखी गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम संपूर्ण वर्च्युअल स्पेसमध्ये एन्क्लेव कुठे कुठे असावा हे निवडू आणि मॅनेज करू शकते उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टम विशिष्ट व्हर्च्युअल ऍड्रेस पेज निवडू शकते आणि हार्डवेअरला सांगेल की एन्क्लेव्ह या विशिष्ट पेजमध्ये तयार केले जावे आता या बद्दलची अनन्य गोष्ट अशी आहे की हार्डवेअर प्रोटेक्शन मेकॅनिझममुळे हे फक्त पेज निवडत आहे किंवा जेथे एनक्लेव्ह आहे तो ऍड्रेस निवडत आहे हे सर्व काही ऑपरेटिंग सिस्टिम करू शकतात ते विशिष्ट पेज रीड किंवा त्यामध्ये काही लिहू शकत नाही परंतु त्याऐवजी ते फक्त पेज मॅनेज करू शकतात तसेच पेज क्रिएट करत असताना ऑपरेटिंग सिस्टिमला दुसऱ्या गोष्टी नमूद करणे गरजेचे असते जसे की ऑपरेटिंग मोड हा 32 बीट आहे की 64 बीट आहे त्याला सपोर्ट करणारे प्रोसेसरचे वैशिष्ट्ये आणि विशिष्ट एन्क्लेव मध्ये डीबगला परवानगी आहे किंवा नाही हे देखील सांगावे लागते तर क्रिएशन नंतर पुढची स्टेप म्हणजे इऍड इन्स्ट्रक्शन तर इऍड इन्स्ट्रक्शन ही देखील प्रिव्हिलेज इन्स्ट्रक्शन आहे आणि त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम कडून फक्त केली जाते तर इऍड इनव्होक करण्यापूर्वी ऑपरेटिंग सिस्टिम विशिष्ट ईसीएस पेज सिलेक्ट करू शकते जिथे एन्क्लेव कोड किंवा डेटा वापरला जातो तर सामान्यतः ऑपरेटिंग सिस्टिम विशिष्ट पेज मॅनेज करू शकेल पण पेज रीड किंवा त्यामध्ये काही लिहू शकणार नाही तर आपण आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे इऍड दोन गोष्टी करेल पहिली म्हणजे ते ईपीसीएम एनीशलाएझ करेल प्रत्येक ईसीएस पेजला त्यासंबंधी ईपीसीएम असेल म्हणजे ईसीएस पेज मॅप ज्यामध्ये त्या विशिष्ट ईसीएस पेजचे मुख्यतः प्रिव्हिलेज आणि एक्सेस कंट्रोल असतील तर उदाहरणार्थ आपण पाहिल्याप्रमाणे त्याच्याकडे रीड राईट एक्झिक्युट परमिशन आहेत लिनियर एड्रेस ते विशिष्ट पेज एक्सेस करेल आणि त्याच्याकडे काही पेज टाईप बद्दल माहिती असेल जसे की हे टीसीएस आहे की आर इ जी आहे की अजून काही त्यानंतर पूर्ण झाले की ईऍड प्रोसेसरमध्ये इम्प्लिमेंट केलेले आहे ते नंतर ईपीसीएम ची माहिती एस ई सी एस मध्ये स्टोअर केलेल्या क्रिप्टो लॉगमध्ये रेकॉर्ड केली जाईल तर लक्षात घ्या की एसईसीएएस तयार केले गेले होते जेव्हा ईक्रिएट इन्स्ट्रक्शन जी सुरुवातीला केली गेली होती आणि ईऍडच्या वेळी प्रत्येक ईसीएस दरम्यान काही आपण लॉग असतील असतील असती जे अपेंड केले जातील किंवा ईसीएस मध्ये ऍड केले जातील मग ईसीएस हा 4 किलो बाइट डेटाचा आहे जो हार्ड डिस्कमधून कॉपी केला गेला आहे जो ऍप्लिकेशन बायनरीमधून ईसीएस पेजकडे आहे जो डीआरएएमला आहे म्हणून लक्षात ठेवा की या सर्व डेटा एन्क्रिप्ट केला आहे कारण हा डेटा या हार्ड डिस्क मध्ये आहे तसेच डीआरएएम प्रोसेसरच्या बाहेर आहे आणि जसे आपण आधी पाहिल्याप्रमाणे प्रोसेसरच्या बाहेरील माहिती जे की प्रोसेसरच्या बाहेर असलेला कोणताही एन्क्लेव्ह डेटा किंवा कोड नेहमी एन्क्रिप्टेड असतो यामुळे कॉन्फिडन्टशीआलीटी सुनिश्चित होते आणि इंटिग्रिटी निर्माण करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो एन्क्लेव्हमध्ये सर्व पेजेस आल्यावर ईऍड इन्स्ट्रक्शनचा वापर करून ती ऍड केली गेलीत उदाहरणार्थ जर तिथे वेगवेगळी 20 पेजेस असतील तर ईऍड हे वेगवेगळ्या 20 वेळी इनव्होक होईल एका सिस्टिमला नंतर ईएक्सटेंड कॉल करावे लागेल तर ईएक्सटेंड EEXTEND हा ईपीसी पेजमधील 256 बाइट रिजन आवश्यकपणे मोजेल तर हा रिजन डेव्हलपरद्वारे निर्दिष्ट केला गेला आहे मोजमाप प्रत्यक्षात एक 64 बिट ऍड्रेस आणि एसईसीएस मधील 256 बाइट माहितीचा समावेश आहे तर आपण एकाच वेळी प्रत्यक्षात 256 बाइट मोजत आहोत म्हणून आपल्याकडे संपूर्ण पेज मोजण्यासाठी EEXTEND इइक्स्टेंड ची 16 इंवोकेशन हव आहेत एन्क्लेव्ह तयार झाल्यावर प्रत्यक्षात एन्क्लेव्ह ओनरशी मॅच होईल म्हणूनच आपल्याला येथे काही प्रमाणात इंटिग्रिटी मिळेल कारण जेव्हा एन्क्लेव्ह एखादा ऍप्लिकेशन डेव्हलपर तयार करतो तेव्हा ऍप्लिकेशन डेव्हलपर प्रत्यक्षात विविध ईपीसी पेजेसमधील कोणते रिजन मोजले पाहिजे हे निर्दिष्ट करू शकतो तसेच त्या विशिष्ट ईपीसी पेजेससाठी विशिष्ट सिग्नेचर देखील निर्दिष्ट केली जाऊ शकते अशाप्रकारे इइक्स्टेंड इन्स्ट्रक्शन द्वारे निश्चित काय आहे की या विविध ईपीसी पेजेसची निर्मिती चे अगदी समान आहे किंवा सारखी सिग्नेचर ऍप्लिकेशन डेव्हलपरला करायची आहे तर इइक्स्टेंड नंतर पुढची इन्स्ट्रक्शन इइनइटआहे म्हणजे इइनइट परत प्रिव्हिलेज इन्स्ट्रक्शन आहे आणि त्यामुळे हे ऑपरेटिंग सिस्टमद्वारेचं केले जावे तर सर्व पेजेस ऍड केल्यानंतर हे इनव्होक होते आणि विशेषतः सिग्नेचर ही त्या ओनरच्या सिग्नेचर सोबत मॅच होते की नाही हे तपासून पाहते त्यामुळे जर इइनइट हे यशस्वी झाले तर ते एन्क्लेव्हमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देईल इइनइट नंतर ही पहिली पायरी आहे जी आता संपली आहे म्हणूनच आपण येथे पहिले पाहिलेले ECREATE EADD EEXTEND आणि EINIT यांचा समावेश आहे म्हणून या 4 स्टेप्स ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे एप्लीकेशन सिस्टीम कॉल इनव्होक करून आणि एप्लीकेशन सिस्टीमला एन्क्लेव तयार करण्याची रिक्वेस्ट करून केल्या जातात तर ह्या चार स्टेप्स झाल्यानंतर एन्क्लेव्ह वापरण्यास तयार होतो आणि त्यानंतर अप्लिकेशन एन्क्लेव्हमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सोडण्यासाठी प्रत्यक्षात अनेक इन्स्ट्रक्शन इइंटर आणि इएक्झिट आणि वापरू शकते तर आपण इइंटर बद्दल अधिक तपशीलवारपणे पाहूयात जिथे अनट्रस्टेड फंक्शन एनक्लेव्हमध्ये असलेल्या ट्रस्टेड कामांसाठी इनव्होक करू शकते जेव्हा एप्लिकेशनचा अनट्रस्टेड भाग इइंटर इनव्होक करतो तेव्हा तेथे निर्दिष्ट केलेल्या काही गोष्टी असतात त्यामुळे इइंटर इन्स्ट्रक्शन ला एनक्लेव्हमधील ते लोकेशन जिथे ट्रान्स्फर व्हायला हवे हे माहीत असणे आवश्यक आहे हे असिंक्रोनस एक्झीट पॉईंटर म्हणून ओळखले जाणारे देखील डिफाइन केले पाहिजे जे आपण थोड्या वेळाने नंतर पाहू म्हणून आपण असिंक्रोनस एक्झीट पॉईंटर बद्दल अधिक तपशील पाहूयात आणि मूलत हे एन्क्लेव्ह मोडमधील इंटरप्ट मॅनेजमेंट संबंधित आहे तर जेव्हा इइंटर इन्स्ट्रक्शन प्रोसेसर कडून एक्झिक्युट केली जाते प्रोसेसर टीसीएस बीट सेट करते एन्क्लेव्ह मधील टीसीएस हे विशिष्ट एन्क्लेव वापरले नाही हे सांगण्यात व्यस्त असते हे मोड नॉन एन्क्लेव्ह मोडमधून एन्क्लेव्ह मोडमध्ये बदलते नंतर हे स्टॅक पॉईंटर बेस पॉईंटर आणि इतर गोष्टी सेव करेल आणि यामुळे एईपी म्हणून ओळखली जाणारी गोष्ट सेव करेल म्हणून ह्या स्टेट सेविंग जसे की स्टॅक मधले कॉन्टॅक्ट सेविंग आणि बेस पॉईंटर आणि अजून बरेच सेव केले जातात त्यामुळे एन्क्लेव वरून रिटर्न आल्यावर ऑपरेशनचा नॉर्मल मोड सुरू राहू शकेल आणि शेवटी एन्क्लेव्हच्या बाहेरून एन्क्लेव्हच्या आत ट्रान्सफर केले गेले आहे आणि जर सर्व परवानगी तपासली गेली असेल तर हार्डवेअर एनक्लेव्ह फंक्शन एक्झिक्युट करण्यास परवानगी देईल म्हणून या सर्व स्टेप इइंटर इंस्ट्रक्शन दरम्यान केल्या आहेत आणि जसे आपण पाहिले आहे की इइंटर ही एक यूजर मोड इंस्ट्रक्शन आहे आणि म्हणूनच उदाहरणार्थ एखादा ऍप्लिकेशन इंक्रीप्शन करू इच्छिते ते इइंटर एन्क्लेव मोडमध्ये एन्क्रिप्शन ट्रिगर करण्यासाठी इनव्होक करेल आता एनक्लेव्ह मोडमध्ये एन्क्रिप्शन पूर्ण झाल्यानंतर एप्लीकेशन एन्क्लेव्ह मोडमधून नॉन एन्क्लेव्हवर परत येऊ शकेल किंवा ईएक्सआयटी सिस्टम कॉलचा वापर करून ऑपरेशनचा सामान्य मोडवर येऊ शकेल ह्या विशेषतः या इन्स्ट्रक्शन मध्ये प्रोसेसर खात्री करून घेईन की एन्क्लेव्ह मोड फ्लॅग हा क्लिअर झाला आहे की नाही जो खरतर सामान्य मोडवर परत जात असल्याचे सूचित करेल आणि विविध टीएलबी एन्ट्री फ्लश करेल आणि टीसीएसला फ्री म्हणून मार्क करेल आणि हे एन्क्लेव्हच्या आतून कंट्रोल एन्क्लेव्ह च्या बाहेर ट्रान्सफर करेल एन्क्लेव्ह आता सामान्यत जे अपेक्षित आहे ते असे की जेव्हा जेव्हा इइंटर इन्स्ट्रक्शन असते तेव्हा एन्क्लेव्हमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या एनक्लेव्ह इन्स्ट्रक्शन तथापि या विशिष्ट प्रकरणात एक्सएप्शन आहेत एन्क्लेव्ह मोडमध्ये असताना इंटरप्ट येतो तेव्हा एक्सएप्शनआढळतो तर उदाहरणार्थ आपण असे म्हणू की एन्क्लेव मोड ट्रस्टेड फंक्शन एन्क्रिप्शन एक्झिक्युट करत आहे असे समजू आणि या विशिष्ट कालावधी दरम्यान इंटरप्ट येतात आणि यावेळी प्रोसेसरना इंटरप्टला सर्व्हिस द्यावी लागते आता यामुळे गोष्टी जरा जटिल झाल्या आहेत कारण इंटरप्ट असिंक्रोनस इव्हेंटस आहेत आणि म्हणून प्रोसेसरला एन्क्लेव्हच्या सुरक्षिततेवर कोणतीही तडजोड न करता या इंटरप्टला सर्व्हिस देणे आवश्यक आहे तर हे करण्यासाठी एइएक्स किंवा एसिन्क्रॉनस एक्झिट म्हणून ओळखले जाणारे एक विशेष तंत्र आहे ज्याला एसजीएक्स सपोर्ट करत आहे आणि हे वैशिष्ट्य एन्क्लेव्ह मोडमध्ये असताना देखील इंटरप्ट्स हाताळण्यास परवानगी देईल असिंक्रोनस एक्झीटमध्ये इतकी गंभीर गोष्ट म्हणजे एईपी म्हणून ओळखली जाणारी जे असिंक्रोनस एक्झीट पॉईंटर आहे म्हणून लक्षात घ्या की असिंक्रोनस प्रत्यक्षात इइंटर इंस्ट्रक्शन दरम्यान सेट केले गेले आहे येथे काय केले जाते ते म्हणजे एन्क्लेव्हच्या बाहेरील काही मेमरी लोकेशन प्रत्यक्षात निर्दिष्ट केले गेले आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा जेव्हा इंटरप्ट वरून रिटर्न येते तेव्हा हे दर्शवलेल्या फंक्शनला इनव्होक करते तर हे इंटरप्ट कशा पद्धतीने मॅनेज केले जातात यापासून त्याचे लक्ष विचलीत करते जेणेकरून आपल्याला पूर्वीच्या भागांमधून माहित आहे की जेव्हा जेव्हा एखादा इंटरप्ट त्याचे एक्झिक्युशन पूर्ण करतो तेव्हा हे आयआरईटी च्या इंस्ट्रक्शनद्वारे केले जाते आणि आयआरईटी इंस्ट्रक्शन मागील भाग आणि प्रोग्राम इंटरप्ट येण्याअगोदर जसा एक्झिक्युट होत होता तसा एक्झिक्युट व्हायला हवा असे फोर्स करतात इथे एसजीएक्ससह गोष्टी थोड वेगळ्या असतात जेव्हा जेव्हा आयईआरईटी इन्स्ट्रक्शन असते तेव्हा थेट एन्क्लेव्हवर परत जाण्याऐवजी एईपीने दर्शवलेले फंक्शन एक्झिक्युट केले जाते तर नंतर हे फंक्शन इरेझ्युम ERESUME म्हणून ओळखली जाणारी इन्स्ट्रक्शन इनव्होक करेल आणि ERESUME इन्स्ट्रक्शन नंतर प्रोसेसरला नॉन एन्क्लेव्ह जागेवरून एनक्लेव्ह जागेवर जाण्यास भाग पाडेल तर इरेझ्युम ERESUME अनिवार्यपणे सर्व रजिस्टर वगैरे रिस्टोअर करेल इंटेल एसजीएक्स ने सपोर्ट केलेला आणखी एक महत्त्वाचा पैलू जो अटेस्टेशन या नावाने या नावाने ओळखला जातो जिथे सिस्टीम प्रत्यक्षात कोणालाही नेटवर्कवर किंवा दुसऱ्या सर्वरला दाखवून देते की ह्यात विशिष्ट एसजीएक्स आहे तर हे सिग्नेचर मुळे शक्य आहे कारण या एन्क्लेव्हसाठी कम्प्युट केल्या जातात आणि एन्क्लेव्हमधील सगळी माहिती प्रत्यक्षात एन्क्रिप्ट केलेली असते तर तेथे दोन अटेस्टेशन तंत्र आहेत ज्यापैकी एक ज्ञात आहे इंटर मशीन आणि इंट्रा मशीन तर इंट्रा मशीन अटेस्टेशन मध्ये विविध ऍप्लिकेशन हे सिस्टीम वर रन होत असतात आणि एक ऍप्लिकेशन सिस्टममधील दुसर्या ऍप्लिकेशनसला सिद्ध करू शकतो की त्यास हा विशिष्ट एन्क्लेव आहे तर हे सिग्नेचरद्वारे केले जाते आणि इंटर मशीन अॅटेसेशनबद्दलची दुसरी गोष्ट आम्ही आधी नमूद केल्याप्रमाणे एप्लीकेशन इंटरनेटवर थर्ड पार्टी ला सिद्ध करून दाखवेल की त्यास हा विशिष्ट एन्क्लेव आहे इंटेल पोएटकडे असे बरेचसे एप्लीकेशन आहेत जे तुम्हाला प्रोत्साहित करतील जे सिद्ध करतील ईलपस टाईम टेक्निक जी ब्लॉकचेन साठी क्विट टेक्निक आहे जिथे अटेस्टेशनचे हे वैशिष्ट्य उपयोगी आहे आणि मशीन सिस्टीम प्रत्यक्षात नेटवर्क वरील इतर काही सिस्टीमवर सिद्ध करु शकतात की त्या विशिष्ट एन्क्लेव्हच्या मालक आहे आणि त्यांनी काही विशिष्ट कार्य केले आहे तर एमआर एन्क्लेव्ह म्हणून ओळखल्या जाणार्या रजिस्टरमुळे हे पुष्कळसे शक्य झाले आहे म्हणून हे एमआर एन्क्लेव्ह मूलत इंटरनल लॉगची एसएचए 256 हॅश वापरते जे एन्क्लेव्हद्वारे केलेल्या ऍक्टिव्हिटी मेजर करते म्हणून लॉगमध्ये विविध पैलू आहेत जसे की एन्क्लेव्हमधील कोड सिग्नेचर डेटा स्टॅक आणि हिप त्यामध्ये त्या enclave मधील सिक्युरिटी फ्लॅग संबंधित पेजेसची रिलेटिव पोझिशन्स आहेत तर अटेस्टेशन प्रोसेस या विशिष्ट प्रोसेसबद्दल अधिक तपशीलात जाणार नाही परंतु आपण या पेपर शीर्षक इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी फॉर सीपीयू बेस अटेस्टेशनअँड सीलिंग पाहू शकतात आणि हे एचएएसपी 2015 मध्ये प्रकाशित केले गेले आहे धन्यवाद संदर्भ 1 इनोव्हेटिव्ह इन्स्ट्रक्शन अँड सॉफ्टवेअर मॉडेल फॉर आयसोलेटेड एक्झिक्युशन एचएएसपी 2015 इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी फॉर सीपीयू बेस अटेस्टेशन अँड सीलिंग एचएएसपी 2015 इंटेल एसजीएक्स